आपण मूलभूत ट्रान्सफॉर्मर क्रियेबद्दल चर्चा करीत होतो आपण असे म्हटले होते की जेव्हा आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर असतो तेव्हा मुळात त्याला फेरोमॅग्नेटिक कोरद्वारे दर्शविले जाते आणि एका बाजूला माझ्याकडे प्राथमिक वाइंडिंग आहे आणि दुसरीकडे माझ्याकडे दुय्यम वाइंडिंग आहे आणि प्राथमिक वायंडिंग मध्ये मी व्होल्टेज स्त्रोत जोडत आहे ज्याचे V1 हे मूल्य आहे ज्यातून खूप कमी विद्युत प्रवाह जाईल ज्याला मी I0 म्हणून संबोधित करीत आहे जो नो लोड करंट असेल हा नो लोड प्रवाह आहे जो कोरमध्ये प्रवाह स्थापित करतो आणि तो कोर फेरोमॅग्नेटिक सामग्रीपासून बनलेला आहे तिथे पारगम्यता जास्त आहे कारण I0 कमी होणार आहे उदाहरणार्थ काही व्यावहारिक मूल्ये घेऊ या असे म्हणूया मी 2 2 KVA ट्रान्सफॉर्मर 220 ते 110V घेणार आहे म्हणून प्राइमरी साइड करंट फुल लोड करंट किंवा रेटेड करंट 2200 चे विभाजन 2200 होईल जे जवळजवळ 10A आहे आणि दुय्यम करंट ११० विभागले जाईल 20 A 2200 110 ने विभाजित केले जे 20A असेल म्हणून मी सर्व संभाव्यतेत म्हणावे की मी दुय्यम बाजूने 5 5 Ω चे भार जोडत असावे 110 मला 5 करंट देईल म्हणून जर मी लोड नसलेली स्थिती पहात असेल तर प्राथमिक बाजूतून जाणारा विद्युत प्रवाह 0 2 किंवा 0 3 A च्या क्रमांकाची असेलत्यापेक्षा जास्त नाही तर प्राथमिक बाजूने हे सर्व चालू असेल जेव्हा हा प्रवाह स्थापित होईल तेव्हा मी दुय्यम व्होल्टेज घेईन जी या वाइंडिंग ओलांडून प्रेरित होईल जे ओपन सर्किटच्या परिस्थिती वर 110 V असेल आता येथे मी अशा प्रकारे लोड कनेक्ट करणार आहे तर येथे मी 5 Ω लोड कनेक्ट करीत आहे तर येथे एक करंट जाईल जो I2 च्या अनुरूप असेल येथे आम्ही 20A म्हणून लिहिले आहे तर हा 20A कोरमध्ये नक्कीच एक प्रवाह निर्माण करेल तो शांत राहणार नाही तो कोरमध्ये एक प्रवाह निर्माण करेल परंतु कोरमधील हा प्रवाह मूळ प्रवाहाचा विरोध करेल जर ते मूळला मदत करत असेल तर फ्लक्स जो अत्यंत मोठ्या मूल्यांकडे जाईल आणि अनंतापर्यंत पोहोचतो अर्थात लेन्झच्या गुणधर्मांनुसार याला मूळ प्रवाहाचा विरोध करावा लागेल मूळ प्रवाह या दिशेने होता प्रत्यक्षात हे असेच होते प्राथमिक आणि हे दुय्यम कॉईलमध्ये हेच होते किंवा परस्पर प्रवाह आहे आता जो नवीन प्रवाह आला आहे त्याचा विरोध करेल कारण एम्पीयरने हे नवीन प्रवाह बंद केले आहे मुळात माझ्याकडे N1 सह वर्तमानातील फक्त 0 2 A होते N1 ची संख्या कितीही असू शकते समजा कदाचित येथे माझ्याकडे 200 वळणे आहेत आणि येथे 100 वळणे आहेत तर N1 200 च्या बरोबर N2 बरोबर 100 असे घेतले तर माझ्याकडे अॅम्पीयर टर्न असणार आहे जो मूळ अॅम्पीयर वळणाच्या तुलनेत खूपच जास्त आहे म्हणजे तो त्यास नष्ट करेल जर हे नष्ट केले जात असेल तर संपूर्ण ट्रान्सफॉर्मर क्रिया अस्तित्त्वात राहणार नाही जर ट्रान्सफॉर्मर क्रिया अस्तित्वात राहिली तर मला येथे निश्चितच e1 प्रेरित केले असते तसेच e1 देखील कोसळेल जर e1 कोलमडला तर माझ्याकडे निश्चितच एक प्रचंड प्रवाह असेल जो प्राथमिक वळणात वाहू शकेल कारण मुळात चालू असलेल्या V1 वजा e1 ने प्राथमिक कॉइलच्या प्रतिकाराद्वारे विभाजित केले होते जे प्रत्यक्षात चालू आहे e1 मूळत V1 च्या बरोबरीचे होते विशेषत लोड नसलेल्या अवस्थेत ड्रॉप देखील होत नाही कारण सध्या ते फक्त 0 3 अँपिअर होते तर ड्रॉप नगण्यच होता म्हणून माझ्याकडे मुळात V1 होता तो e1 च्या बरोबरीने होता परंतु आता जर एखादा मायक्रोसेकंद किंवा मिलिसेकंदचा अंश जरी फ्लक्स कोसळला तर नक्कीच emf देखील कोसळेल जेणेकरून चालू प्राइमरीमध्ये स्थापन केले जाण्याऐवजी अशा प्रकारे झुकत जाईल की आपणास दुय्यमद्वारे तयार केलेले एम्पीयर वळणे अचानक प्राइमरीमध्ये आलेल्या एम्पीयर वळणाद्वारे पूर्णपणे संतुलित होतील जे मुळात I0 होते त्याला मी I1 म्हणून घेणार आहे आता मी I1 घेणार आहे I1 N1 हे I2N2 च्या बरोबर आहे I2N2 हे नवीन अँपिअर वाइंडिंग होते जे लोड करंटमुळे तयार केले गेले होते आणि I1N1 हे करंट आहे जिथे प्राथमिकने I2N2 शून्य असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेने जास्त प्रमाणात करंट वाढविला आहे तर I1 N1 आणि I2N2 एकमेकांच्या बरोबरीने आहेत परंतु उलट दिशानिर्देशांमुळे मला फक्त मूळ प्रवाह असेल जो phi m होता जो टिकुन राहिल तर ट्रान्सफॉर्मर क्रिया म्युच्युअल फ्लक्समुळे राखली जाते जी मूळत लोडच्या मदतीने स्थापित केली गेली होती यानंतर लोडमुळे जे फ्लक्स तयार झाले आहे त्याद्वारे तिथे काही प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रिया द्वारे प्राइमरीमधून काढलेल्या करंटद्वारे कायमचे शून्य केले जाईल जेणेकरून अॅम्पीयर वाइंडिंग पूर्णपणे होणार याची खात्री करता येईल जर मी व्हॅल्यूज पाहिल्या तर माझ्याकडे सेकंडरी साइड म्हणून सध्या 20 A आहे तर प्राथमिक बाजूचे करंट 10 A असेल जर मी प्राथमिक बाजूचा एकूण प्रवाह पाहिला तर माझ्याकडे या 10 A आहे त्यात जर 0 3 किंवा 0 2 अँपिअरमध्ये जोडावे लागेल जेणेकरून उर्जा घटकांबद्दल देखील त्यांचा पॉवर असेल तर निश्चितपणे ते 10 2 किंवा 10 3 देखील होणार नाही हे त्यांच्या स्वत च्या पॉवर फॅक्टर एंगलसह असेल आणि पुढे एकूण करंट 10 च्या अगदी जवळ असेल त्यामुळेच मी I0 कडे दुर्लक्ष करू शकते म्हणूनच जर मला खरोखरच अचूक म्हणायचे असेल तर मी I2 I1N1 I0N1 देखील म्हणायला हवे होते परंतु मी मूलत याकडे दुर्लक्ष करीत आहे कारण जेव्हा मी I0 आणि I1 जोडते तेव्हा त्यांच्या टप्प्यावरील कोनांसह एकूण जे मला मिळते ते जवळजवळ I1 च्या समान असेल ते I1 च्या तुलनेत काही वेगळे असणार नाही जे आपण फेसर आकृती काढत असताना अखेरीस पाहू तर अॅम्पीयर टर्न बॅलन्स हे ट्रान्सफॉर्मर क्रियेचे मुख्य मूलभूत तत्त्व आहे ज्याबद्दल आपण बोलत असलेल्या प्रत्येक प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरसाठी हे पुन्हा पाहू तर आपण मुळात पाहिले आहे की ट्रान्सफॉर्मर अनुसरण करणार आहे असे एक संबंध आहे चला आपण आइडियल ट्रान्सफॉर्मर क्रियेस प्रारंभ करूया आणि मग प्रत्यक्ष व्यावहारिक ट्रान्सफॉर्मरकडे जाऊया तर एका आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये मी हे पुन्हा कोरच्या साहाय्याने स्पष्ट करणार आहे आणि नंतर येथे मी एक वाइंडिंग घेणार आहे जे प्राथमिक आहे येथे V1 चे व्होल्टेज लागू करणार आहे लोड जोडल्यानंतर तिथून I1 येथे वाहत आहे नक्कीच आणि मी येथे दुय्यम वाइंडिंग घेणार आहे माझ्याकडे टर्मिनल व्होल्टेज म्हणून V1 असेल मी अद्याप लोड दर्शविलेले नाही पण मुळातच एका आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये आहोत ज्याचा काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत आपण करणार असलेल्या सर्व सवलती म्हणजे काय कारण व्यावहारिक ट्रान्सफॉर्मर यापेक्षा भिन्न असेल तर आपण पहात असलेली पहिली आणि मुख्य धारणा म्हणजे वळणांना कोणताही रेजिस्टन्स नसतो तर आपण असे गृहित धरत आहोत की कंडक्टर आइडियल आहेत म्हणून मी त्या वळणावळणाच्या प्रतिकारांमध्ये व्होल्टेज ड्रॉप घेणार नाही जर रेजिस्टन्स 0 असे गृहित धरले तर वाईडिंग प्रतिरोध असेल हे आपल्याला समजणार नाही मी घेत असलेली दुसरी धारणा अशी आहे की जर मला ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्लक्स स्थापित करायचा असेल तर त्यासाठी मला 0 करंट आवश्यक आहे जर पारगम्यता अनंत असेल तर मी असे गृहीत धरत आहे की ही पारगम्यता अनंत आहे तर कोरची पारगम्यता अनंत आहे तिसरे गृहितक मी करणार आहे की ज्याने कोरचे काही नुकसान होणार नाही म्हणून जर मी म्हणालो पारगम्यता अनंत आहे तर मी चुंबकीय प्रवाह 0 च्या बरोबरीने घेणार आहे त्यासाठी हे सूचित केले आहे मी कोर वाढवण्यासाठी किंवा प्रवाह स्थापित करण्यासाठी कोणतेही करंट काढणार नाही जर मी असे गृहीत धरत आहे की मॅग्नेटिझिंग करंट ० आहे त्यासाठी मी घेतलेली तिसरी धारणा म्हणजे कोरचे नुकसान मला कोरमध्ये काही तोटा होणार नाही आणि मी घेत असलेली ही शेवटची धारणा आहे जे काही आहे फ्लाक्सची स्थापना केली गेली जी पूर्णपणे कोरडी राहते ज्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या सभोवतालच्या हवेमधून काहीही वाहत नाही म्हणून प्राइमरीशी जे काही फ्लक्स जोडले जातात ते नेहमीच दुय्यमशी जोडले जातील तर तेथे गळती 0 आहे माझ्याकडे काहीच गळती नाही जर मी असे मानले की तेथे रेजिस्टन्स नाही आणि तेथे कोणतेही मूलभूत नुकसान झाले नाही तर माझ्याकडे जे जे इनपुट पॉवर आहे ते आउटपुट पॉवरइतके आहे त्यासाठी V1 V2 आनी I2 I2आहे हा सांगण्याचा एक मार्ग आहे परंतु निश्चितपणे हे एम्पीयर टर्न व्हॅल्यूज बद्दल जे बोलले त्याइतके योग्य नाही कारण हस्तांतरण सामान्यत 98 किंवा 99 इतके उच्च कार्यक्षमता असणे आवश्यक आहे बर्याच बाबतीत मी म्हणू शकतो की जवळपास सर्व इनपुट पॉवर आउटपुट पॉवरमध्ये रूपांतरित होते म्हणूनच ज्याचा अर्थ असा आहे की आपण रेजिस्टन्स म्हणून नगण्य केले आहे किंवा ते अगदी लहान आहेत असे गृहित धरले गेले आहे हे खरे आहे यात काही शंका नाही परंतु तो 0 नाही निश्चितच तिथे 0 नाही यामुळेच आपल्याकडे कार्यक्षमता 98 किंवा 99 आहे अन्यथा आपल्याकडे कार्यक्षमता शंभर टक्के असणे आवश्यक आहे आता असे म्हणू या की मी येथे रेजिस्टन्स जोडला आहे किंवा अडथळा मला याला झेडएल म्हणून संबोधू द्या म्हणून मी ZL ची लोड प्रतिबाधा जोडली आहे जेव्हा मी ZL ची लोड प्रतिबाधा कनेक्ट करतो हे कदाचित I2 असे सांगू शकेल की दुय्यम बाजूची शक्ती जी V2I2 ही आहे जर मी असे म्हटले की Z2 पूर्णपणे प्रतिरोधक आहे तर मी थेट V2I2ही शक्ती आणि V2I2 च्या समान व्हॅल्यू लिहू शकतो हे सत्य आहे हे मी नक्की सांगू शकतो अशा सर्व तोट्याकडे मी दुर्लक्ष करतो आता मी प्राथमिक बाजूने या ZL चे प्रतिनिधित्व करू इच्छितो किंवा मला प्रतिबाधा दुय्यम बाजूने प्राथमिक बाजूकडे हस्तांतरित करायचा आहे तर मला प्राथमिक बाजूस समतुल्य लोड प्रतिबाधा काय आहे हे शोधण्यासाठी मला हा प्रतिबाधा हस्तांतरित करायचा आहे म्हणून मी हे कसे करावे ते पहावे लागेल तर मला हे पहायचे आहे की प्राइमरी बाजूस किती भार आहे त्यासाठी मला काय करायचे आहे ते म्हणजे समजा मी याला ZL म्हणून म्हणावे 'बहुदा झेडएल ही दुय्यम बाजूने जोडलेला वास्तविक अडथळा आहे म्हणूनच' झेडएल 'समकक्ष अडथळा आहे प्राथमिक बाजूवरून मी व्हिज्युअलायझिंग करेल आणि तरच मी त्यास प्राथमिक बाजुवरून दृश्यमान केल्याने समतुल्य अडथळा म्हणून संबोधित करेन परंतु V1 आम्ही हे आधीपासूनच लिहिले आहे म्हणून मी हे लिहिण्यास सक्षम आहे आणि त्याचप्रमाणे मी हे I1 आणी I2 च्या दृष्टीने लिहू शकतो म्हणून मी हे लिहायला सक्षम असावे म्हणून मी त्यास म्हणू शकतो की मी ते असे घेत आहे प्रत्यक्षात माझे ZL आहे हे आम्ही आधी लिहिले आहे ZL म्हणून मी हे लिहिण्यास सक्षम आहे म्हणून मी ट्रान्सफॉर्मरच्या दुय्यम बाजूने कनेक्ट केलेल्या लोड प्रतिबाधाचे प्राथमिक बाजूने प्रतिनिधित्व करीत आहे मी प्राथमिक बाजूने व्हिज्युअल बनविले आहे त्यासाठी मला आवश्यकतेपेक्षा ते गुणाकार करणे आवश्यक आहे वरुन गुणोत्तर चौरस आणि ज्या ज्या बाजूला मी ती संख्या हस्तांतरित करीत आहे वाइंडिंग अंकात असावेत दुसर्याने प्रत्येक संज्ञामध्ये यावे आपण त्या मार्गाने ते लक्षात ठेवू शकता मुळात आपण एका दिशेने दुसर्या बाजूस स्थानांतरित होणारी अडचण पहात आहोत ज्या दिशेने गंतव्य बाजू ज्या एका बाजूकडे येत आहे त्या स्थानावरील वळणाची संख्या अंकात आली पाहिजे आणि जिथून मी स्थानांतरित करत आहे तेथून डिनॉमिनेटर वर यावे म्हणून द्वितीयक बाजू वरुन प्राथमिक बाजू मध्ये स्थानांतरित करण्याचा प्रयत्न करीत असताना माझ्याकडे हस्तांतरण मापदंड म्हणून असणे आवश्यक आहे म्हणून मी हे यासारखे रेखाटण्यास सक्षम आहे जर ही माझी प्राथमिक बाजू असेल तर ही V1 होती मूळतः येथे माझ्याकडे एक वाइंडिंग होते दुसरे येथे वाइंडिंग होते आणि येथे V2 होते मी येथे ZL ला जोडले होते जे ट्रान्सफॉर्मर चे प्रतिनिधित्व करत आहेत आता मी येथे फक्त V1 लागू केले आहे तसे मी हे थेट लिहिण्यास सक्षम असावे मला दोन भिन्न वळणांद्वारे वगैरे त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची गरज नाही येथे फक्त ZL' आहे आणि I1 प्रवाह वाहात आहे येथे अर्थातच तो I2 होता आणि हे असेच आहे म्हणून आम्ही फक्त त्याचे प्रतिनिधित्व केले आहे एकल सर्किट आणि केव्हीएल केसीएल वगैरे लागू करणे निश्चितपणे सोपे आहे आणि यामुळेच आम्हाला हे चुंबकीयदृष्ट्या जोडलेले प्रतिनिधित्व हटवायचे आहे आता आपण व्यावहारिक ट्रान्स्फॉर्मर पाहण्याचा प्रयत्न करूया आम्ही सांगितले कीं आम्ही प्राथमिक आणि दुय्यम वळणांमधील रेजिस्टन्स कडे दुर्लक्ष करीत आहोत पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही करणार आहोत ती म्हणजे समाविष्ट करणे म्हणून आपण प्राथमिक वाइंडिंग प्रतिरोध असे म्हणू या आणि दुय्यम रेजिस्टन्स म्हणून मी R1 म्हणून घेणार आहे म्हणून मी दोन्ही रेजिस्टन्स केले आहेत आता आपण पुढील गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे म्हणून पुन्हा ट्रान्सफॉर्मर पाहू माझ्याकडे येथे वाइंडिंग आहे आणि माझ्याकडे येथे एक प्रतिरोध आहे जो R1 आहे त्याचप्रमाणे येथे माझे द्वितीयक आहे आणि माझ्याकडे R2 चा प्रतिरोध आहे आपण अद्याप सर्किट पूर्ण केलेले नाही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपला प्रवाह स्थापित झाला आहे जेव्हा मी चुंबकीय सर्किटबद्दल चर्चा करीत होतो तेव्हा तेथे नक्कीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक कोअरमधून वाहणाऱ्या हजारो लाईन्स असतील कमीतकमी एक वा दोन निसटतील आणि ते हवेच्या अंतराच्या मार्गावरुन जातील तर जर मी असे म्हणत असेल की कदाचित माझ्याकडे हे एक कोर आहे आणि माझ्याकडे येथे प्राथमिक वाइंडिंग आहे आणि येथे दुय्यम वाइंडिंग आहे बहुतेक प्रवाह कदाचित अशाच प्रकारे जातील परंतु एक किंवा दोन प्रवाह ओळी याप्रमाणेच जातील आणि अशाच प्रकारे जातील प्राइमरीचा प्रश्न आहे तोपर्यंत ही गळती फ्लक्स लाइन आहेत अशाप्रकारे माझ्याकडे कमीतकमी काही प्रवाहित रेषा अशाच प्रकारे येथे येतील तर या दुय्यमशी संबंधित गळती फ्लक्स लाइन असतील व्यावहारिकदृष्ट्या आम्ही कधीही या सारख्या ट्रान्सफॉर्मरला एका बाजूला प्राथमिक आणि दुसर्या बाजूला दुय्यम तयार करू शकत नाही जरी मी हेच सांगत आहे की कदाचित मी येथे प्राथमिक आणि आणखी एक दुय्यम येत आहे इत्यादी तरीही प्रवाहाच्या लाइन केवळ त्याद्वारेच जाऊ शकतात ज्यास माहित असलेल्या दुय्यमशी दुवा साधण्याची गरज नाही अशा परिस्थितीत अजूनही गळती वाहण्याचे प्रमाण काही प्रमाणात असेल परंतु सर्वसाधारणपणे मी म्हणू शकतो की गळती नेहमीच वायुमार्गाने होते हे लोखंडी भागाद्वारे कधीच घडले नाही हे नेहमीच हवेच्या भागाद्वारे होते कारण ते वायुमार्गावरुन गेले आहे हे निश्चितपणे काही आत्म प्रेरित ईएमएफला कारणीभूत ठरणार आहे त्या स्व प्रेरित ईएमएफमध्ये काही प्रकारचे प्रेरक ड्रॉप होते तर मी हरवलेल्या व्होल्टेजचे प्रतिनिधित्व नेहमी करतो गमावलेला स्व प्रेरित ईएमएफ गळती पॅरामीटरच्या स्वरूपात मी त्याऐवजी इंडिकेन्टस ड्रॉपद्वारे प्रतिनिधित्व करतो ज्याला गळती इंडक्टन्स ड्रॉप किंवा गळती रिअॅक्टन्स ड्रॉप म्हणून ओळखले जाते तर जर मी प्राइमरीला या लीकेज रिअॅक्टन्सला संबोधित करू शकते त्याचप्रमाणे Ll1 गळती Ll2 दुय्यम बाजूशी संबंधित गळती आहे मी निश्चितपणे म्हणू शकतो की हे Ll1 1 वळणाच्या संख्येशी संबंधित असेल तर ते म्हणजे इंडक्शनन्स आहे हे लहान i1 म्हणू शकतो त्याचप्रमाणे मी गणना करण्याचा प्रयत्न केल्यास हे त्वरित किंवा लहान i2 म्हणून सांगण्यास सक्षम असावे तर हे माझे गळती उद्भवणारी एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला जाणवू इच्छितो की मी गोष्टीचे प्रतिनिधित्व करू शकतो तसेच आम्ही इंडक्शनन्ससाठी एक अभिव्यक्ती देखील साधली म्हणून हे प्राथमिक हवेच्या अंतराच्या मार्गावर लिहू शकले पाहिजे त्याचप्रकारे दुसर्या बाबतीत होईल जेथे R2 दुय्यम हवेच्या अंतरांच्या अनिच्छा मार्गाशी संबंधित असेल आणि कृपया लक्षात ठेवा की हे अनिच्छेस हवेच्या अंतराच्या बाजूने आहे जेणेकरून ते बदलणार नाही जर आपण लोखंडी कोनात प्रवेश करण्यायोग्यतेबद्दल विचार करीत आहोत तर आपण मशीन चालवत असलेल्या चुंबकीय वैशिष्ट्यांच्या कोणत्या भागावर अवलंबून आहे हे बदलत राहिले तर फेरोमॅग्नेटिक कोरच्या बाबतीत पारगम्यता स्थिर नसते म्हणूनच आपण कार्य करत असलेल्या मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्यपूर्ण भागावर अवलंबून राहणे स्थिर राहणार नाही म्हणूनच जर मी हवेतील अंतर विचारात घेतले तर हे मूलभूतपणे अंतराळातील अनिच्छा आहे हे हवेतील अंतरातील अनिच्छा आहे म्हणूनच हे मी बदलत नाही म्हणून स्थिर घेतो जर मी हे अविरतपणे गृहित धरले तर मी म्हणू शकतो की गळती इंडॅकटन्स देखील बर्यापैकी स्थिर आहे ती बदलणार नाही ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत गळतीचा अंतर्भाव बदलणार नाही तर मी असे म्हणेन की Ll1 आणि Ll2 ते एकमेकांच्या बरोबरीचे नाहीत Ll1 Ll2 जितके ट्रान्सफॉर्मर संबंधित आहे तितके ते एकमेकांसारखे किंवा स्थिर असणे आवश्यक नाही म्हणूनच त्यांना या इंडिकॅन्स म्हणून प्रतिनिधित्व केले जाऊ शकते जे या वळणासह मालिकेत येत आहेत त्याचप्रमाणे मी मालिकेत आणखी एका गोष्टीला दुसऱ्या बाजूला ठेवू शकतो मी याला Ll1 म्हणून संबोधित करू आणि मी याला Ll2 म्हणून संबोधित करू आता अर्थातच मी येथे व्होल्टेज V1 लागू करत आहे आणि मी येथे लोड ZL कनेक्ट करत आहे आता V1 म्हणून जे काही उपलब्ध आहे ते मी सांगत आहे की जर हे I2 चे करंट रेखांकन करत असेल तर हे I1 च्याशी संबंधित असेल जे वास्तविकतेचे प्रमाणानुसार नियंत्रित केले जाईल I1 प्रत्यक्षात वळणाच्या प्रमाणानुसार नियंत्रित केला पाहिजे कारण आता हे I1 असेल तर माझ्याकडे आहे जे V1 म्हणून उपलब्ध होणार आहे तर प्रेरित EMF म्हणून काय उपलब्ध आहे जे शेवटी संबंध देते तरीही मी संपूर्ण वाइंडिंग ओलांडून उपलब्ध ईएमएफ म्हणून बोलत आहे जे खरंच दुय्यम ईएमएफ आणेल म्हणून मी असे लिहित आहे जर मी अगदी त्वरित व्होल्टेजच्या दृष्टीने लिहित आहे तर माझ्याकडे निश्चितपणे फक्त प्राथमिक वारा ओलांडून e1 उपलब्ध असेल जो e2 ची दुय्यम ईएमएफ बनविण्यात महत्त्वपूर्ण ठरेल तर कोरमध्ये स्थापित केलेला चुंबकीय प्रवाह e1 च्या अनुरुप असेल आणि V1 शी अनुरूप नाही V1हा लागू व्होल्टेज आहे e1 हा व्होल्टेज आहे जो प्राथमिक कॉइलमध्ये प्रेरित होतो जो दुय्यम कॉइलला देखील जोडला जाईल तर स्पष्टपणे e1 हे V1 पेक्षा कमी असेल आणि हे मूलत गळतीच्या अभिक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या ड्रॉप आणि प्राथमिक वाइंडिंगच्या प्रतिकारामुळे होईल आता हे मूलत दुय्यम e2 मध्ये उपलब्ध व्होल्टेज आहे तर e2 वरुन पुन्हा माझ्याकडे असे असावे आणि जे काही उपलब्ध आहे ते टर्मिनल व्होल्टेज असेल तर माझ्याकडे टर्मिनल व्होल्टेज V2 असणार आहे किंवा जे लोडभर उपलब्ध आहे हे देखील VLoad आहे समान व्होल्टेज VLoad आहे VLoad स्पष्टपणे V2 पेक्षा कमी आहे तर माझ्याकडे दोन ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप आहेत एक गळतीच्या रिअक्टन्समधील प्राथमिक प्रतिरोधात आहे दुसरा एक दुय्यम रेजिस्टन्स आणि गळती अभिक्रिया केवळ या दोन्ही ड्रॉपनंतर जे काही उपलब्ध आहे ते किती कमी असेल याची जाणीव होते परंतु जेव्हा आपण वास्तविक हजारो अॅम्पीयरसाठी गणना करतो तरीही रेजिस्टन्स फक्त 0 1 Ω किंवा 0 1 Ω असू शकतो तरीही त्यात भर पडते आणि ते काही प्रमाणात इतके नगण्य मूल्य नाही की आपण त्याची काळजी घ्यावी आता आम्ही असे म्हटले आहे की हे e1 जो फ्लक्सशी संबंधित आहे ते प्रस्थापित केले की फ्लक्स हा सुद्दा एक तोटा आहे ज्यामुळे फ्लक्स सुरु होतो कारण मॅग्नेटिझिंग चालू आहे जे लोड नसलेल्या स्थितीत देखील उडलेले आहे तर मला त्यांचेही प्रतिनिधित्व करावे लागेल म्हणूनच साइनसॉइडल उत्तेजनासाठी चुंबकीय सर्किट विश्लेषणाच्या बाबतीत आपण केले त्याप्रमाणेच त्यांचे प्रतिनिधित्व केले जाईल तर कृपया ते लक्षात घ्या आणि त्यासाठी आम्ही कसे रेजिस्टन्स केला आणि त्याचे मॅग्नेटिझिंग रिऍक्टन्स जे एकमेकांच्या समांतर होते जे ओलांडून येणारे व्होल्टेज आहे आणि या प्रकरणात येणारे व्होल्टेज e1 आहे V1 नाही जे V1 नाही जे e1 आहे कारण फ्लक्स स्थापित केला आहे म्युच्युअल फ्लक्सची स्थापना प्राइमरी कॉईलमध्ये स्वयं प्रेरित EMF शी संबंधित आहे जी दुय्यम कॉइलशी देखील जोडली जात आहे गळती निश्चितपणे दुय्यम कॉइलशी जुळत नाही म्हणून प्राथमिकतेमध्ये EMF मध्ये स्थापन केलेले हेच आहे जे दुय्यमेशी जोडत आहे हे सांगण्यापूर्वी मला R1 आणि Xl1 ड्रॉप करणे आवश्यक आहे तर व्होल्टेजचे हे मूल्य e1 असेल हा रेजिस्टन्स मी RC म्हणून दाखवित आहे तो एक काल्पनिक रेजिस्टन्स आहे आपण बहु मीटर लावू शकत नाही आणि कोर प्रतिरोध मोजू शकत नाही आणि असे म्हणू शकता की RC नाही आहे अजिबात नाही हे मूलत हिस्टरेसिस नुकसान आणि एडी चालू नुकसानीमुळे उद्भवते जे कोरमध्ये उद्भवते म्हणून तिथे बरेच वॅट्स आहेत जे X वॅट्स किंवा Y वॅट्स आहेत आम्ही मूलत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच आपण काही प्रमाणात रेजिस्टन्स करू शकतो जे या नुकसानाचे प्रतिनिधित्व करते तर हा काल्पनिक रेजिस्टन्स आहे आणि त्याचप्रमाणे ही प्रतिक्रिया देखील एक काल्पनिक प्रतिक्रिया आहे जर मी हे बोलले तर मी Xm म्हणून म्हणेन आता Lm देखील प्रतिनिधित्व करू शकते मी आशा करते की आपण हे समजू शकाल कारण जेव्हा मॅग्नेटिझिंग प्रवाह चालू होता तेव्हा हा मूळ प्रवाह होता हे I2 किंवा I1 चित्रात आल्यानंतर नाही तर मी हे चुंबकिय करंट म्हणून लिहिते मी फ्लक्स प्रस्थापित करण्यासाठी जो मॅग्नेटिझिंग करंट काढत आहे ते यावर अवलंबून आहे कि यंत्र किंवा मशीन कार्यरत असलेल्या कोणत्या भागातील मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्य आहे तर अर्थातच हे Lm कोणत्याही व्होल्टेजसाठी किंवा कोणत्याही वारंवारतेसाठी स्थिर राहणार नाही किंवा मी हे सांगू शकत नाही की ते स्थिर असेल मी असे काही बोलणे अवघड आहे की जोपर्यंत मी विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंट निर्दिष्ट करत नाही तोपर्यंत ऑपरेटिंग पॉईंट आहे ज्यावर मी माझा ट्रान्सफॉर्मर चालू करणार आहे आता मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्य पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करूया आपण हे चुंबकीय वैशिष्ट्ये असल्याचे समजू मी संपूर्ण हिस्टरेसिस लूप टाकत नाहीये मी केवळ मॅग्नेटिझेशनचे वैशिष्ट्य दर्शवित आहे आणि मी म्हणत आहे की हे Im आहे मी हे येथे ऑपरेट करू शकते अगदी स्पष्टपणे इंडक्टन्स मूल्ये वेगवेगळ्या बिंदूंमध्ये भिन्न असतील हे असेच होईल असे मी म्हणू शकत नाही परंतु आपण जे खरोखर करत आहोत ते हे रेट केलेले व्होल्टेज आणि रेटेड वारंवारतेवर ऑपरेट करणे आहे म्युच्युअल फ्लक्स आहे जो प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही जोडत आहे जो स्वतःला कोरमध्ये मर्यादित करतो तो केवळ कोरपर्यंतच मर्यादित असतो तर ज्यामुळे ते गळतीस कारणीभूत ठरत नाही तेथे गळती दूर केली जाते फ्लक्स प्रस्थापित करण्यासाठी नो लोड अवस्थेतही ट्रान्सफॉर्मरद्वारे काढलेला मॅग्नेटिझिंग प्रवाह आहे सुरुवातीला मी फक्त व्होल्टेज V1 वापरत आहे ट्रान्सफॉर्मर चे प्राथमिक वाइंडिंग उत्साही होते जेव्हा ते ऊर्जावान होते तेव्हा ते प्रवाह स्थापित करते ते स्थापित केलेले प्रवाह आहे जे केवळ कोरपर्यंतच मर्यादीत असते आणि दुय्यम वाइंडिंग त्या प्रवाहाशी जोडलेले असते ज्यामुळे आपल्याला प्रेरित व्होल्टेज V2 मिळेल तर मूलत I1 किंवा I2 म्हणून नाही ते Im मुळे आहे आणि हे कायम आहे की ते मारले जाणार नाही कारण I2 ती मारण्याचा प्रयत्न करीत होता आणि I1 त्याचे संरक्षण करण्यासाठी परत आला तर आपल्याकडे सर्व वेळ आहे आणि ते मूलत परस्पर प्रवाह आहे जो प्राथमिक आणि दुय्यम दुवा जोडत आहे आता ऑपरेटिंग पॉईंटच्या आधारे मी फेर्युमॅग्नेटिक कोअरमध्ये स्थापन झालेल्या म्युच्युअल फ्लक्सबद्दल बोलत आहे मला फेरोमॅग्नेटिक कोरची मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्य घ्यावे लागेल आणि जर मी भिन्न ऑपरेटिंग पॉईंट्स पहात असेल तर इंडक्शनन्स एलएम वेगळे असेल यात काही शंका नाही परंतु जर मी मुळात या विशिष्ट कार्यकारी बिंदूचे अनुसरण करीत आहे तर हे समजा 220 व्ही ट्रान्सफॉर्मर असे आहे दिलेल्या व्होल्टेजसाठी अगदी स्पष्टपणे दिलेल्या वारंवारतेनुसार माझा प्रवाह निश्चित झाला आहे तो बदलू शकत नाही कारण मूलत आहे एकदा सेट केल्यावर मला खात्री आहे की मी काही विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटवर ऑपरेट करणार आहे तुम्हाला हा मुद्दा समजला मूलभूतपणे आम्ही कोरमध्ये फ्लक्सची स्थापना करत आहोत कोरमध्ये आम्ही प्रवाह स्थापित करतो कोरमध्ये प्रवाह स्थापित करण्यासाठी जर पारगम्यता अनंत नसेल तर आपल्याला काही विद्युतप्रवाह असतात ज्याला मॅग्नेटिझिंग प्रवाह म्हणतात तर आपल्याला काही प्रमाणात करंट आवश्यक आहे आणि कोरच्या सभोवतालच्या वाऊंडेड कॉइलमध्ये वाहणारा प्रवाह स्थापित करतो हे इंडोकटॅक्शनद्वारे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते जे आम्ही चर्चा करीत असताना सायनुसायडल उत्तेजनात असे म्हटले कारण सध्याचा प्रवाह थोडासा कमी झाला आहे आणि आम्ही असे म्हणण्यास सक्षम असावे की ते मूलतइन्डक्टन्स द्वारे वाहिले जाईल म्हणून आम्ही एका इंडॅकटॅन्सद्वारे भव्य प्रवाहाचे प्रतिनिधित्व करीत आहोत हा इंडक्शनन्स ज्याला आपण मॅग्नेटिझिंग इंडक्टन्स किंवा Xm म्हणतो किंवा म्हणजे मॅग्नेटिझिंग रीएक्टन्स तर आपण मूळ चर्चेकडे परत जात आहोत किंवा मला असे वाटते की मूळ चर्चेचा संदर्भ घ्या ज्याला आम्ही फेरोमॅग्नेटिक कोरसाठी काय केले ज्याला इंडक्टन्सच्या समांतर प्रतिरोधक समतुल्य सर्किट असते रेजिस्टन्स हे मुख्य प्रवाहांचे प्रतिनिधित्व करीत आहे इन्डक्टन्स हे करंटचे प्रतिनिधित्व करत आहेजे फ्लक्स स्थापण्यासाठी वापरले जाते होय Im जवळजवळ I0 इतकेच सारखेच आहे Im जवळजवळ I0 च्या समान आहे लक्षात येते की मी आणखी एक समांतर देखील दर्शविले आहे समांतर मार्ग केवळ प्रतिरोधक प्रवाहाबद्दल बोलत असलेल्या केवळ प्रेरक प्रवाहाबद्दल नाहीये म्हणून जेव्हा मी विद्युत् करंटच्या विद्युतीय करंटसह मुख्य नुकसानीमध्ये प्रतिरोधक करंट जोडतो तेव्हा मला एकूण काही मिळत नाही तर नो लोड परिस्थितीतच मला RC द्वारे प्रतिनिधित्व केलेले मुख्य नुकसान नक्कीच होईल माझ्याकडे एक्सएम द्वारा प्रतिनिधित्व केलेले फ्लक्स Xm ने स्थापित होईल तर माझ्याकडे नो लोड करंट चे दोन भाग आहेत एक टप्प्यात किंवा वास्तविक घटकामध्ये आहे आणि दुसरा भाग लंब घटक बनणार आहे तर नो लोड अवस्थेसाठीच माझ्याकडे निश्चितपणे दोन घटक असतील तर आम्ही असे सांगितले की ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंग निश्चित केले आहे आणि त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची वारंवारता निश्चित केली आहे म्हणूनच हे फ्लक्स मूल्य निश्चित केले जाते मी असे म्हणण्याऐवजी असे म्हणतो की फ्लक्स व्हॅल्यू निश्चित आहे नाममात्र फ्लक्स व्हॅल्यू निश्चित आहे कारण आम्ही म्हणतो की नाममात्र व्होल्टेज ही नाममात्र वारंवारता असते आणि नाममात्र फ्लक्स मूल्य निश्चित केले जाते जर नाममात्र फ्लक्स व्हॅल्यू निश्चित केले असेल तर माझ्याकडे ते मॅग्नेटिझिंग करंटही निश्चित केले जाईल आणि ऑपरेटिंग पॉईंट निश्चित केला आहे म्हणजेच इंडक्शन्स निश्चित आहे तर रेटेड अट किंवा रेटेड ऑपरेटिंग कंडिशननुसार आमच्याकडे एलएम व्हॅल्यू निश्चित व्हॅल्यू म्हणून असणार आहे ते बदलणार नाही परंतु जर मी व्होल्टेजच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी Lm प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेटिंग पॉईंट बदलत आहे कारण निश्चितपणे बदलले तर व्होल्टेज बदलतो म्हणून जर मी लागू केलेल्या व्होल्टेजेसच्या भिन्न मूल्यांसाठी मॅग्नेटिझिंग रिएक्टन्स काय आहे हे प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर ते स्थिर राहणार नाही परंतु ट्रान्सफॉर्मरचे दिलेल्या रेटिंगसाठी ट्रान्सफॉर्मरच्या दिलेल्या ऑपरेटिंग पॉईंटसाठी स्थिर असेल आता आपण समांतर सर्किट Lm म्हणून रेखाटू शकतो जो प्राथमिक वाइंडिंग प्रतिरोध आहे मी हे लहान X1 म्हणून लिहू जे ट्रान्सफॉर्मर प्राइमरी विंडिंगच्या लिकेज रिऍक्टन्स शी संबंधित असेल म्हणून कॅपिटल Xl1 लिहिण्याऐवजी मी हे छोटे X1 म्हणून लिहित आहे आणि येथे प्राथमिक वाइंडिंग आहे अर्थात रेजिस्टन्स प्राथमिक विंडींग ने संपूर्ण पसरला आहे त्याचप्रमाणे गळती एका ठिकाणी संघटित जात नाही परंतु मी फक्त त्यास लंप करते आहे जेणेकरून ट्रान्सफॉर्मरचे विश्लेषण करणे माझ्यासाठी सोपे होईल रेझिस्टन्स R1 हा प्राथमिक वळणांचा एक तीव्र रेजिस्टन्स आहे म्हणून मी हे एकत्र करत आहे जेणेकरून मला त्याचे संपूर्णचे विश्लेषण करणे सोपे होईल तर हा प्राथमिक वाइंडिंग प्रतिरोध आहे जो V1 येथे उपलब्ध आहे आता येथे लोखंडी कोअर आहे आणि नंतर मी येथे दुय्यम वाइंडिंग घेणार आहे आता मी दुय्यम वाइंडिंग रेजिस्टन्स करणार आहे दुय्यम वाइंडिंग गळती प्रतिक्रिया ते म्हणजे X2 आणि नंतर येथे नो लोड आहे आता हा भाग मी फेरोमॅग्नेटिक कोरच्या समकक्ष सर्किटच्या रूपात काढलेल्या गोष्टीद्वारे प्रतिनिधित्व करणार आहे तर मला हा भाग मध्यभागी निश्चित करावा लागेल परंतु मी असे गृहित धरत आहे की मी प्राथमिक बाजूने ट्रान्सफॉर्मर एकसाईट करत आहे आणि मी दुय्यम बाजूने लोड कनेक्ट करीत आहे म्हणून मी प्राथमिक बाजूने जे काही दर्शवित आहे ते देखील हा समांतर घटक दर्शविला पाहिजे जरी आपण ते दोन्ही बाजूंनी दर्शवू शकता परंतु समस्या नाही परंतु मी ती प्राथमिक बाजूने दर्शवित आहे म्हणून मी हा भाग मिटविण्याऐवजी हा भाग मिटवते आणि मी येथे दर्शविते की मी मूलतः एक रेजिस्टन्स आणि एक इन्डक्टन्स येथे जोडत आहे आणि आता मी एक आयडियल प्रायमरी वाइंडिंग दर्शवित आहे आणि त्याचप्रमाणे मी हे मध्यभागी कोरसह एक आदर्श दुय्यम वाइंडिंग म्हणून दर्शवतो म्हणून मी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे रेजिस्टन्स स्वरूपात ट्रान्सफॉर्मरच्या गैर आदर्शतेची गळचेपी करणे सिरींजमधील इंड्क्टन्स आणि कोरचे नुकसान तसेच प्रवाह स्थापित करण्यासाठी कोरची गरज आणि नुकसान म्हणून RC आणि Xm पुन्हा प्राथमिक बाजूसच असते आणि येथे दर्शविलेले प्राथमिक वाइंडिंग स्वरूपात जे काही शिल्लक आहे ते प्राथमिक वाइंडिंग चे आदर्श स्वरूप आहे जेणेकरून ते सोपे आहे आता मी या गोष्टी दुसर्या बाजूच्या R2 आणि X2 आणि ZL मध्ये हस्तांतरित करू शकते मी प्राथमिक बाजूस हस्तांतरित करण्यास सक्षम असावे आपणास हे दुसर्या बाजूला दर्शवायचे असेल तर आपल्याला पुन्हा म्हणावे लागेल प्रत्येक पॅरामीटर्ससाठी गुणाकार करणे आवश्यक आहे परंतु सामान्यत आम्ही हे प्राथमिक बाजूस दर्शवितो कारण आम्ही असे गृहीत धरतो की उत्तेजन नेहमीच प्राथमिक बाजूकडून येते आणि लोड नेहमीच दुय्यम बाजूला जोडलेले असते ही आमची धारणा अगदी तितकीच साधी आहे होय समांतर सर्किटमध्ये जर मी त्या करंट कडे पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे सध्याचे मुख्य नुकसान करणारे घटक म्हणून काहीतरी असेल काल्पनिक पुन्हा पहा मुळात मी असे म्हणत आहे की कदाचित हिस्टेरिसिस तोटा २ २ किलोवॅटच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100 वॅटसारखे आहे हे 100 वॅट्स प्रमाणेच आहे असे समजू आता मला हे लिहायचे आहे की हे 100 वॅट्स च्या समान असले पाहिजेत मी त्याच्या मॅग्नेटायझिंग करंटमुळे काही विशिष्ट प्रवाहाची स्थापना करणार आहे जेणेकरून मी मोजत असलेल्या संपूर्ण कोरबद्दल माझ्या मनातले अनिच्छेचे कारण देखील असावे माझ्याकडे N1 वेळा Im असणे आवश्यक आहे ते फ्लक्सद्वारे विभाजित केले जाणे आवश्यक आहे कोरची अनिच्छा म्हणजे ते कसे पुढे यावे तर आता हे Im आहे आणि ही IC आहे कृपया लक्षात घ्या की एक रेसिस्टिव्ह करंट आहे आणि एक इंडक्टिव्ह करंट आहे म्हणून जर मी हे ट्रांसफॉर्मरला व्होल्टेज म्हणून दर्शविले तर उदाहरणार्थ मी प्रत्यक्षात येणार आहे जे काही IC सारखे आहे हे टप्प्यात येईल कारण ते रेसिस्टिव्ह करंट आहे आणि माझ्याकडे विद्युत्प्रवाह म्हणून दुसरा इन्डक्टर असणार आहे म्हणून मी कदाचित हे माझे आगमनात्मक प्रवाह काहीसे असे दर्शविले पाहिजे आणि सर्व मोठ्या मोठ्या गोष्टीचे रेखांकन आहे खरंच प्रवाह खूप लहान आहेत परंतु तरीही मी ते फक्त दाखविण्यासाठी दाखवित आहे साधारणपणे विद्युत् प्रवाहातील घटकाची मुख्य हानी चुंबकाच्या प्रवाहापेक्षा खूपच लहान असते कोर लॅमिनेट करून एडीचे सध्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत या कारणास्तव कोर तोट्याचा घटक कमी आहे हिस्टरेसिसचे नुकसान अद्याप अस्तित्त्वात आहे मी काढू शकत नाही परंतु कोरच्या लॅमिनेशन प्रक्रियेमुळे एडीचे करंट नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होते म्हणून आता मी त्यांना एकत्र जोडले आहे म्हणून मी हे I0 म्हणून मिळवून देणार आहे I0 माझी नॉन लोड करंट आहे तर ट्रान्सफॉर्मरचा नो लोड प्रवाह दोन भागांचा असतो जो एक काल्पनिक असलेल्या करंटच्या मुख्य तोटा घटकाशी संबंधित असतो आणि दुसरा एक ट्रान्सफॉर्मरने काढलेला एक मॅग्नेटिझिंग प्रवाह आहे जो पूर्णपणे काल्पनिक आहे कारण आपल्याला याची आवश्यकता आहे एमएमएफ निश्चितपणे प्रवाह स्थापित करण्यासाठी आहे परंतु आपण प्रवाह स्थापित केल्यामुळेच मुख्य तोटा देखील होत आहे म्हणून जर आपण हे मोजले तर हे निश्चितपणे दोन्ही वास्तविक भाग तसेच प्रतिक्रियात्मक भाग असेल म्हणूनच ट्रान्सफॉर्मरचा नो लोड प्रवाह व्होल्टेजच्या मागे अगदी 90° पर्यंत मागे राहणार नाही हे निश्चितपणे व्होल्टेजच्या 80° मागे 75° डिग्री पर्यंत असेल पण 90° ने नाही हे मूलभूत नुकसानांमुळे होणारे वास्तविक कारण आहे आपण त्यास नाकारू शकत नाही तर हे लोडर नसलेल्या स्थितीशी संबंधित फेसर आकृती आहे तसेच ही नो लोड फेसर आकृती आहे आता मी आशा करते की ट्रान्सफॉर्मरचे कार्य खरोखरच लोड लोड स्थितीत कसे तयार केले गेले याची आपल्याला कल्पना आली तर आपण लोड कनेक्ट केले नंतर चालू परत जाईल आणि येथे जे चालू आहे ते मी असे म्हटले तर I2 येथे नक्कीच लोड लोड चालू नसल्याचे मी म्हणायला हवे तेथे निश्चितपणे I2 असेल किंवा दुय्यम बाजूपासून प्राथमिकमध्ये प्रतिबिंबित करंट असेल आता I2 'आणि I0 मिळून I1 ची तयारी करते I0 खूपच लहान आहे म्हणूनच आम्ही असे लिहितो असे ज्यात त्याकडे दुर्लक्ष करण्यास आम्ही सक्षम होतो आम्ही I0 कडे दुर्लक्ष करीत आहोत परंतु जर आपल्याला अचूकता हवी असेल तर मी I0 कडे दुर्लक्ष करू शकत नाही म्हणूनच आपल्याकडे जे आहे ते दुय्यम बाजूला लोड प्रवाहाचे आहे ज्याचे प्राथमिक बाजूला प्रतिबिंब असेल आणि प्राइमरी साइड रिफ्लेक्शनमध्ये लोड पॉवर फॅक्टर प्रमाणेच पॉवर फॅक्टर असेल त्यात काही फरक नाही कारण मी अद्याप लोड समाविष्ट केलेला नाही नो लोड निश्चितपणे कमकुवत घटक असेल कारण त्यात एक मॅग्नेटिझाइंग प्रवाह असतो आणि त्यात करंटच्या कोर लॉस घटकाचा घटक असतो तसेच कोर लॉस घटकाचा तोटा कमी होतो कारण मी आधीच कोर लॅमिनेटेड केले आहे परंतु मॅग्नेटिझिंग करंट असल्यास मी तुलना पाहतो तर माझ्याकडे नॉन लोड करंट म्हणून एकूण चालू म्हणून 0 3 A असेल तर माझ्याकडे 0 05 A असू शकेल बहुधा करंटचा कोर तोटा घटक म्हणून असू शकेल तर जवळजवळ 0 28 0 25 किंवा 0 27 च्या जवळपास असेल किंवा माझ्या विद्युत्विधीचा घटक म्हणून काहीतरी जेव्हा मी त्यांना जोडते तेव्हा मला असे म्हणायचे होते की IC वास्तविक करंटचा घटक आहे म्हणून हे नो लोड करंट बनेल कृपया पुन्हा एक जटिल संख्या पहा माझ्याकडे करंटचा कोरचा संपुर्ण घटक आहे जो वास्तविक अक्षात आहे सकारात्मक दिशेने तर चुंबकीय प्रवाह नकारात्मक दिशेने काल्पनिक अक्षात असताना ही माझी नो लोड प्रवाह आहे आता मी प्रत्यक्षात I1 काय आहे तो मला प्राप्त करायचे असल्यास मला I1 लिहावे लागेल जो I0 च्या समान असेल I2 हे मी वेक्टर प्लस म्हणून लिहित आहे हे दोघेही वेक्टर आहेत तर मी फक्त एक समकक्ष सर्किट रेखांकन करून संपवणार आहे आपण उद्या आपली उर्वरित चर्चा सुरू करू माझ्याकडे R1 आणि X1 असणार आहे तर माझ्याकडे येथे RC आणि Xm आहे आणि दुय्यम बाजूला मी R2 X2 आणि ZL 'घेणार आहे मी V1 ला जोडतात आहे ते V1 आहे E1 जे मी येथे प्राप्त करीत आहे मी याला E2 म्हणून देखील संबोधित करू शकते E2' प्रत्यक्षात असे आहे आपण जिथे जिथे गुणोत्तर ठेवले तेथे मुळात आपल्याकडे हे असते म्हणून मी E2 लिहिणार आहे प्रत्यक्षात E2 आणी E1 सारखेच आहे हे दोन्हीही सारखेच आहेत म्हणून मी असे कसे म्हणू शकते कारण ते आहे मी माध्यमिक व्होल्टेजवर प्राथमिक बाजूस हस्तांतरित करीत आहे म्हणून आपण पुढील वर्गात जाऊया